सर्वांना नमस्कार आम्ही फ्लिप फ्लॉपवर चर्चा करत आहोत म्हणून आम्ही विश्लेषणाच्या समस्येमध्ये त्याचे सत्य सारणी वैशिष्ट्यपूर्ण समीकरण उत्तेजन सारणी आणि टाइमिंग डायग्रामद्वारे प्रतिनिधित्व देखील पाहिले आहे तर आजच्या वर्गात आपण फ्लिप फ्लॉप आणि फ्लिप फ्लॉप टायमिंग पॅरामीटर्सचे रूपांतरण याबद्दल चर्चा करू अर्थात आपण अनुक्रमिक लॉजिक सर्किटच्या संश्लेषणाशी देखील परिचित होऊ आपण हळूवारपणे त्याच्याशी आपला परिचय करून घेऊ नंतर आपण अधिक जटिल अनुक्रमिक सर्किट डिझाइन करू तर येथे आपण फ्लिप फ्लॉपच्या रूपांतरणाबद्दल बोलत असताना आपण जे पहात आहोत ते म्हणजे एक अशी परिस्थिती जिथे सर्किट विशिष्ट प्रकारच्या फ्लिप फ्लॉप ने डिझाइन केले गेले आहे ओके आणि आपल्या स्त्रोत मध्ये आपल्या स्टॉक किंवा लायब्ररीत आपल्याला आढळले की आपल्याकडे एक भिन्न प्रकारची फ्लिप फ्लॉप आहे ठीक तर एक पर्याय म्हणजे आपल्याकडे उपलब्ध असलेल्या फ्लिप फ्लॉपचा वापर करून किंवा नव्याने फ्लिप फ्लॉप भिन्न फ्लिप फ्लॉपसारखे कार्य करण्यासाठी तयार केलेल्या फ्लिप फ्लॉपच्या रूपात कार्य करण्याच्या पद्धतीचा विचार करून संपूर्ण गोष्ट पुन्हा डिझाइन करू म्हणून जर आम्ही डी फ्लिप फ्लॉप शोधत आहोत तर आपल्याकडे उपलब्ध आहे आणि आपण त्यातून तयार केलेले टी फ्लिप फ्लॉप शोधत आहात तर अशाच एक सर्किट आपण मागील वर्गात विश्लेषण वर्गात पाहिले आहेत परंतु आपण औपचारिक पद्धतीने पाहूया तर हे करण्याचा एक मार्ग म्हणजे आपल्याला माहित आहे की डी फ्लिप फ्लॉपचे वैशिष्ट्यपूर्ण समीकरण क्यूएन प्लस 1 हे डी च्या बरोबरीचे आहे म्हणून जे घड्याळ ट्रिगरसह डी इनपुट वर जे काही सादर केले जाईल ते आपल्या आऊटपुटवर जाईल आम्ही परिचित आहोत तर जर आपण डी फ्लिप फ्लॉप ते टी फ्लिप फ्लॉपमध्ये रूपांतरित करण्याबद्दल बोलत आहोत तर आपल्याला माहित आहे की टी फ्लिप फ्लॉप समीकरण वैशिष्ट्यपूर्ण समीकरण क्यूएन प्लस 1 हे टी क्यूएन प्राइम बरोबर आहे किंवा ते अधिक टी प्राइम क्यूएन आहे ठीक आपणास आधीच माहित आहे Qn1 D Qn1 T Qn' T' Qn जर आपण हे समीकरण पाहिले तर क्यूएन प्लस 1 हे आहे बरोबर आणि क्यूएन प्लस 1 बरोबर डी आहे जर हे इनपुट टी क्यूएन प्राइम प्लस टी प्राइम क्यूएन असेल तर आम्ही डी म्हणून फीड करतो ओके नंतर डी फ्लिप फ्लॉप पुढच्या घड्याळावरील झटपट ते क्यू येथे जाईल म्हणजे क्यूएन प्लस 1 उजवीकडे आउटपुट येथे जाईल तर हे क्यूएन प्लस 1 डीची व्हॅल्यू घेईल जर डी हे या रूपात परिभाषित केले असेल तर ते स्पष्ट आहे तर आपण डी क्यूएन प्राइम प्लस टी प्राइम क्यूएन लिहू ठीक D T Qn आणि ते म्हणजे लॉजिक सर्किटमध्ये हा एक संयोजी लॉजिक सर्किट आहे बरोबर म्हणून आम्ही त्यास डिझाइन करून मिळवू शकतो तर हे आपले टी इनपुट आहे आणि हे फक्त एक XORरिंग आहे तर मुळात क्यू व टी चे XORड होत आहे आणि ते येथे डी इनपुट म्हणून उपलब्ध आहे आणि जेव्हा घड्याळ ट्रिगर होईल जे येथे आहे ते तेथे आहे ठीक जे येथे आहे ते येथे जाईल तर डी फ्लिप फ्लॉपला टी फ्लिप फ्लॉप मध्ये रूपांतरित करण्यासाठी हे अगदी सोपे आहे ओके तर हे जेके फ्लिप फ्लॉपपर्यंत देखील वाढवता येऊ शकते तर जेके फ्लिप फ्लॉप समीकरण समान आहे परंतु ते जे क्यूएन प्राइम प्लस के प्राइम क्यूएन आहे ठीक तर आम्ही हे एक डी म्हणून घेऊ ठीक आणि नंतर आपण हे एकत्रित सर्किट बनवू आणि त्यानुसार आम्हाला ते योग्य मिळेल Qn1 J Qn' K' Qn D J Qn' K' Qn आणि त्याचप्रमाणे डी फ्लिप फ्लॉपसाठी एसआर फ्लिप फ्लॉप मध्ये रुपांतरित होईल ओके तर समीकरण क्यूएन प्लस 1 हे एस प्लस आर प्राइम क्यून आहे तर आपण एस प्लस म्हणून डी लिहू शकतो प्लस येथे आहे किंवा आपल्याला हे माहित आहे तर आर प्राइम क्यूएन आहे ठीक Qn1 S R' Qn D S R' Qn तर सर्किट येथे असेल एस येथे ORड आर मिळत आहे तेथे एक इन्व्हर्टर आहे एक NOT गेट आहे ओके आणि क्यूएन येथून येत आहे आणि हे ANDड आहे आणि एकत्र येथे आहे योग्य तर हा ब्लॉक हा संपूर्ण ब्लॉक आपल्या सर्किटमध्ये आपल्या डिझाइनमध्ये जिथे आवश्यक असेल तेथे एसआर फ्लिप फ्लॉप पुनर्स्थित करू शकतो हे स्पष्ट आहे आता आपण इतर फ्लिप फ्लॉपचे डी फ्लिप फ्लॉपमध्ये रूपांतरित करून पाहू तर जर आपण एसआर फ्लिप फ्लॉप डी मध्ये रूपांतरित करीत आहोत तर आपण आधी पाहिले आहे अन्यथा आम्ही त्यांचे समीकरण वैशिष्ट्यपूर्ण समीकरणदेखील शोधू शकतो हे क्यूएन प्लस 1 बरोबर एस प्लस आर प्राइम क्यून आहे आणि जर आपण यापूर्वी केलेली कार्ये एस आणि डी म्हणून आर डी मानली तर आपण ती वैशिष्ट्यपूर्ण समीकरणात ठेवू शकतो Qn1 S R' Qn Consider S D R D' Then Qn1 D D" Qn D D Qn D 1 Qn D 1 D आणि या समीकरणात एस हे डी म्हणून आणि आर हे डी प्राइम म्हणून ठेवले आहे ओके तर आपण एक एक पाऊल टाकून पुढे जाऊ आपण पाहु शकतो की Qn प्लस 1 D बनत आहे जर हे केले तर ठीक तर हे क्यूएन प्लस 1 हे डी हे मूलतः तुमचे डी फ्लिप फ्लॉप समीकरण आहे तर एसआर फ्लिप फ्लॉप सर्व एस आणि आर ठीक हे आपले घड्याळ आहे बरोबर तर येथे आपण एक इन्व्हर्टर ठेवले आणि आपण कनेक्ट केले म्हणजे हा डी आहे तर हा संपूर्ण ब्लॉक हा संपूर्ण ब्लॉक हा क्यू आहे हा क्यू बार आहे हा संपूर्ण ब्लॉक डी फ्लिप फ्लॉप प्रमाणे वर्तन करेल ओके आता जर आपण जेके फ्लिप फ्लॉपसाठी अनुसरण करत असाल तर पुन्हा आपण डी ठेवले आणि आपल्याला माहित असेल जे म्हणून डी आणि के म्हणून डी बार आहे सर्व ठीक तर आपण जे डी आणि के डी बार म्हणून पाहू शकता आणि नंतर आपण सरलीकरणाच्या एक एक पाऊल पुढे टाकून जात आहात तर तुम्ही पाहता की हे शेवटी डी ANDed क्यूएन प्राईम सोबत किंवा क्यूएन सह डी होत आहे जे फक्त डी आहे तर आपण जे आणि के दरम्यान इन्व्हर्टर कनेक्ट करून आणि डी आउटपुट म्हणून जे आउटपुट घेऊन डी फ्लिप फ्लॉप मिळवू शकता तर इथला संपूर्ण ब्लॉक डी फ्लिप फ्लॉप प्रमाणे वागतो ओके Qn1 J Qn' K' Qn Consider J D K D' Then Qn1 D Qn' D" Qn D Qn' D Qn D Qn' Qn D 1 D आता जर आपण टी फ्लिप फ्लॉपला डी फ्लिप फ्लॉप मध्ये रूपांतरित करण्याचा विचार करीत आहोत ओके म्हणून आता जर आपण समीकरणाकडे पाहिले तर आपण इन्व्हर्टर लावू शकतो की काय आणि ते मिळवू शकतो की काय हे आपण पाहु शकतो की उपाय इतके क्षुल्लक नाही जितके पूर्वी होते म्हणून जर आपणास माहित असेल की आपण अगदी बारकाईने पाहिले आहे आणि बीजगणित फेरफार केले तर आपण काहीतरी पोहोचू शकतो ठीक परंतु आम्ही एक पद्धत पाहू शकतो जी एक सामान्यीकृत पद्धत आहे जी आपण अशा प्रत्येक रूपांतरणासाठी किंवा अशा प्रत्येक संश्लेषणासाठी कार्य करू जी आपण येथे दर्शविलेल्या गोष्टींसाठी तितकेच चांगले कार्य करेल येथे आपल्या समीकरणाची तुलना करून आणि या बुलियन बीजगणित बद्दल थोडे ज्ञान देईल ओके तर अन्यथा देखील आम्ही एक मानक संश्लेषण पद्धत अनुसरण करू शकतो ज्याद्वारे आपण या निराकरणात पोहोचू शकतो तर संश्लेषणाच्या उदाहरणाद्वारे टीमधून डी फ्लिप फ्लॉप मिळण्याची ही समस्या पाहूया आपणास माहित आहे की लॉजिक सर्किटच्या उदाहरणाचे संश्लेषण बीजगणित फेरफार प्रक्रियेद्वारे जात नाही तर ते करण्यासाठी आपण पुढे कसे जाऊया ते पाहूया तर येथे आपण काय करीत आहात ते पहा आपल्याकडे येथे एक तक्ता आहे ज्याला चार स्तंभ मिळाले आहेत आणि येथे आपल्याकडे नक्कीच या पाच ओळी आहेत जिथे डेटा आहे चार ओळी जिथे डेटा ठेवला आहे ओके आणि म्हणून त्यातील पहिला भाग तुम्ही पाहता या रंगात एक आहे सर्व ठीक पिवळसर रंग तुम्हाला दिसेल की तो डी फ्लिप फ्लॉप सत्य तक्ता आहे ठीक आम्हाला पाहिजे असलेले फ्लिप फ्लॉप त्याबद्दलचे सत्यतेचे तक्ता लिहिले जाईल जेणेकरून आपल्याला हे माहित आहे की आपण त्या पद्धती बद्दल बोलत आहोत तर हे इतर कोणत्याही बाबतीत लागू होईल आपण पुढील स्लाइडमध्ये नक्कीच आणखी एक उदाहरण पाहू तर आपण येथे डी फ्लिप फ्लॉपबद्दल बोलत आहोत म्हणून डी फ्लिप फ्लॉप सत्य तक्ता इथे आहे तर 0 ठीक आहे जर क्यूएन 0 असेल तर आउटपुट 0 असेल क्यूएन 1 आहे आउटपुट 0 असेल तर याप्रकारे डी फ्लिप फ्लॉप काम करते जर डी 1 आहे क्यूएन साठी दोन्ही 0 आणि 1 समान असेल तर आउटपुट 1 होईल हे ठीक आहे आता आम्ही टी फ्लिप फ्लॉप कडे पाहत आहोत बरोबर तर हा डी फ्लिप फ्लॉप आहे याप्रमाणे कार्य करण्याचा मार्ग तर टी फ्लिप फ्लॉप इनपुट वेळी कारण आत संपूर्णपणे टी फ्लिप फ्लॉप आहे ब्लॉक टी फ्लिप फ्लॉप आणि काही अतिरिक्त सर्किटरी ते डी फ्लिप फ्लॉपसारखे वर्तन करते म्हणून आम्ही जे टी फ्लिप फ्लॉप आत ठेवले आहे त्या या प्रकरणात काय इनपुट असावे डी फ्लिप फ्लॉप सत्यता तक्तामध्ये पाहिल्या गेलेल्या चार घटना आहेत ठीक जेणेकरून आपण शोधू तर आपण पाहतो की पहिल्या प्रकरणात जेव्हा डी 0 च्या बरोबर असते आणि Qn 0 0 च्या बरोबर असते तर संक्रमण 0 ते 0 पर्यंत होते ओके Qn अधिक 1 या संयोजनासाठी 0 होते तर या विशिष्ट संक्रमणासाठी 0 ते 0 टी फ्लिप फ्लॉपमध्ये इनपुट काय असावे तर आम्ही टी फ्लिप फ्लॉप उत्तेजन सारणीकडे पाहत आहोत जेणेकरून ते 0 असावे असे म्हटले आहे जेव्हा हे 0 1 हे संयोजन असते आणि पुढील मूल्य 0 असते तेव्हा ते टॉगल होते ठीक तर टी फ्लिप फ्लॉपसाठी इनपुट 1 असावे या संयोजनासाठी 1 आणि 0 साठी पुढील मूल्य 1 असेल तर ते पुन्हा 0 ते 1 टी फ्लिप फ्लॉप टॉगल होते ते इनपुट 1 असावे आणि चौथे संयोजन जेव्हा 1 आणि 1 नंतर येथे संक्रमण 1 आहे म्हणून 1 ते 1 टी फ्लिप फ्लॉप 0 असावे ते ठीक आहे का तर या बाजूला आपण हा रंग टाकत असलेल्या उत्तेजनाच्या टेबलावरुन आलो आहोत आणि ही बाजू आपल्याला सत्य तक्तावरुन मिळाली आहे तर आम्ही त्यांना एका सामान्य तक्तामध्ये ठेवले आहे तर आता आम्ही समजतो की या संयोजन डी आणि क्यूएन जो बाह्य इनपुट आणि चालू स्थिती आहे टी फ्लिप फ्लॉप वर्तमान इनपुट काय असावे यामधून समीकरण मिळवण्यासाठी आपण जे ठेवू शकतो आपण हे एका कर्णोकेच्या नकाशाद्वारे मिळवू शकतो म्हणजे डी येथे 0 आणि 1 आहे आणि क्यूएन 0 आणि 1 आहे आता आपण प्रकरणे पाहू तर 0 0 टी 0 आहे 0 1 टी 1 आहे हे 1 1 0 आहे हे 1 आहे तर हे 1 आहे आणि 1 1 आहे हे 0 आहे बरोबर आता आम्हाला असे आढळले आहे की हे मिळू शकते केवळ आपल्या ओळखीच्या दोन उत्पादनांद्वारेच प्राप्त केले जाऊ शकते उत्पादने अटी तर डी क्यूएन प्राइम प्लस डी बार क्यूएन आहे ठीक हेच होते तर टी वास्तविक डी एक्सओआर क्यूएन डी एक्सओआर क्यूएन बनते बरोबर T D Qn म्हणूनच बीजगणित फेरफार आणि सर्व काही करून तुम्हाला माहिती आहे त्याप्रमाणे तुम्ही हे मिळवून घेतले असते आणि XOR फंक्शन कसे कार्य करते हे जाणून घेतल्यामुळे आपल्याला माहित आहे की XOR च फंक्शनच्या त्याच XOR सह त्याच फंक्शनची XOR तुम्हाला 0 देते बरोबर आणि 0 दुसर्या व्हेरिएबलसह स्वतः व्हेरिएबल होईल ओके 1 व्हेरिएबलसह 1 एक्सओआर असणारा व्हेरिएबलचा पूरक आहे आणि 0 एक्सओआर व्हेरिएबलसह स्वतः व्हेरिएबल आहे तर जे येथे आपण मिळवत आहोत ते म्हणजे XOR चा XOR आणि नंतर व्हेरिएबल ठीक आहे जेणेकरून आपण XOR ऑपरेशन्स आणि इतर सर्वांसाठी माहिती मिळवाल अन्यथा मी सामान्यत बोलल्याप्रमाणे हे निश्चितपणे या मानक पद्धतीद्वारे मिळवू शकतो आणि आम्ही सत्यापित करू शकतो तर क्यूएन अधिक 1 येथे आपल्याला या पद्धतीने मिळाले आहे आम्हाला क्यू प्लस 1 चे मूळ समीकरण माहित आहे की या विशिष्ट फ्लिप फ्लॉप टी क्यूएन प्राइम प्लस टी प्राइम क्यू आहे आणि मग आम्ही टी चा पर्याय म्हणून क्यूएन आणि डी एक्सओआर बनवितो जेणेकरून हे संबंधित आहे आणि इथे आहे ठीक मग आम्ही आपल्याकडून पूर्ण करण्यासाठी चरण टाकतोय हे आपल्याला माहित आहे त्यानंतर आम्ही हे पाहू शकतो की हे डी आहे तर क्यूएन प्लस 1 हे अखेरीस डी होईल बरोबर तर हा मार्ग टी फ्लिप फ्लॉप आहे आणि हे डी फ्लिप फ्लॉप आहे म्हणून हे सोपे आहे हे आपल्याला माहित आहे हे एक सोपे साधे संश्लेषण समस्या अडचण आम्हाला माहित असलेल्या चरण पाऊल ते सत्य सारणी आणि नंतर इनपुटसाठी हे सर्व प्रकरण असणे आवश्यक आहे आणि ते उत्तेजन तक्ता ओकेद्वारे प्राप्त केले गेले आहे Qn1 T Qn' T' Qn D Qn' D' Qn' D Qn' D' Qn D Qn' D' Qn' D Qn D Qn' D Qn D आता आपण दुसरे उदाहरण बघूया जेथे आपल्याकडे एसआर फ्लिप फ्लॉप कडून जेके फ्लिप फ्लॉप आवश्यक आहे ओके तर एसआर फ्लिप फ्लॉप दोन दिल्यास दोन इनपुट दिल्यास आपल्याला माहित आहे आणि आम्हाला जेके फ्लिप फ्लॉप आवश्यक आहे आम्ही हे इतर प्रकारासाठी करू शकतो जे एका प्रकारापासून दुसऱ्या प्रकारात आहे तर आपण याकडे पाहू बरोबर तर या प्रकरणात आपल्याकडे येथे काय आहे आम्ही जसे नमूद केले त्याप्रमाणे प्रथम जेके फ्लिप फ्लॉप सत्यता तक्ता आहे ठीक म्हणून ज्याला आपल्याला सत्यता तक्ता बनवायचे आहे ते ठेवले जाईल तिथे डाव्या बाजूला आहे बरोबर तर 0 0 आणि जर असे असेल तर इनपुट 0 0 0 0 0 आणि क्यूएन 0 आहे बरोबर नंतर पुढील मूल्य फक्त 0 असेल आणि इनपुट 0 0 असेल आणि हे 1 आहे पुढील मूल्य 1 असेल कारण 0 0 मागील मूल्य ठेवले आहे ठीक तर 0 1 क्यूएन काय आहे याची पर्वा न करता हे 0 0 1 0 आहे क्यूएनचा विचार न करता हे 1 1 आहे आणि जेव्हा ते 1 1 असते तेव्हा तो टॉगल करतो ठीक तर 0 हे 1 होते 1 हे 0 होते तर आपण आधीच परिचित आहोत आता या प्रत्येक बाबतीत एसआर फ्लिप फ्लॉपसाठी जी डिझाइनसाठी वापरली जात आहे त्याच्या इनपुटवर काय उपस्थित असावे जे आम्हाला माहित करायचे आहे तर येथे आपण 0 ते 0 संक्रमण पाहत आहे तर जेएन 0आहेकेएन0 आहे त्या वेळी क्यूएन 0आहेठीक येथेएस आणि आरकाय उपस्थित असावे हे 0 ते 0 संक्रमण आहे एसआर फ्लिप फ्लॉप उत्तेजन सारणीवरून आम्ही लिहू शकतो हे 0 क्रॉस असावे ज्याचा अर्थ 0 0 किंवा 0 1 असा असू शकतो त्यापैकी कोणत्याही ठीक आहे तर हेच स्पष्टपणे उपस्थित असले पाहिजे तर जर 0 च्या ऐवजी 0 0 असेल तर ते 1 असते तर काय झाले असते संक्रमण झाले तर ते 1 वर गेले असते तर त्यावेळी एसआर फ्लिप फ्लॉप इनपुटवर काय असावे ते एक्स आणि 0 असावे जे एसआर फ्लिप फ्लॉप उत्तेजन सारणीतून आहे तर या संयोजनासाठी 0 1 0 जे के क्यूएन नंतर त्यावेळी0 ते 0 संक्रमण पुन्हा 0 एक्स 0क्रॉसओके1ते0आम्हालाआवश्यक आहे1ते0हे01आहे योग्य त्यामुळेपुन्हा0ते1 ठीकत्यामुळेहेआहे101ते1क्रॉस 00 ते 1 1 0 आणि 1 ते 0 0 1 तर या विशिष्ट संक्रमणासाठी आम्हाला यांची आवश्यकता आहे ठीक आहे तर आता आपण समजू शकतो की हा भाग एसआर फ्लिप फ्लॉप उत्तेजन सारणी आहे जो नोंदींचा निर्णय घेत आहे आणि हे भाग जेके फ्लिप फ्लॉप सत्यता तक्ता नोंदी ठरवत आहेत तर हे जेके फ्लिप फ्लॉप सत्यता तक्ताच आहे ते ठीक आहे आता हा तक्ता हाताळल्यानंतर आपण आता पुढच्या टप्प्यावर जाऊ तर पुढची पायरी म्हणजे जेएन केएन आणि क्यूएन चे कार्य म्हणून दिलेल्या प्रत्येक वेळी एसएन आणि आरएन यांचे प्रतिनिधित्व करणे तर सद्यस्थिती बाह्यरित्या येणारे वर्तमान इनपुट कारण आम्ही त्यास जेके फ्लिप फ्लॉपमध्ये रूपांतरित करण्याचा प्रयत्न करीत आहोत म्हणजेच सध्याचे इनपुट म्हणून आपल्याकडे जे आहे आणि त्या वेळी एसआर फ्लिप फ्लॉप इनपुटवर काय सादर केले जावे जेणेकरून आउटपुट क्यूएनमध्ये आवश्यक क्यूएन प्लस 1 मूल्य आवश्यक असेल तर सत्य टेबलवरून आम्ही नुकतेच पाहिले होते एसएन म्हणून जेएन केएन क्यूएन या भागातून मॅपिंग करा आणि नंतर आरएन म्हणून जेएन केएन क्यूएन त्यामुळे असे दोन Karnaugh नकाशेतयार होतील असे दोन नाते उपलब्ध होईल ठीक त्यामुळेएका प्रकरणात 0 0 1 1 क्रॉस 0 0 X हे आपल्याला मिळते हे आपण यातून पाहू शकतो त्यामुळे 0 0 0 आपण Jn Kn Qn साठी पाहू शकताते 0 एस तर तुम्ही हे पाहू शकताकी हेएसएन आहे बरोबर येथे 0 0 क्यूएनहे1आहे हेएक्स आहे ओके त्यामुळे हे आपण पाहू शकताहेएक्स आहे0 01 हेएक्स आहे पुढीलआहे0 आणि 0 ठीक आहे तुम्ही पाहू शकता 0 0 पुढीलआहे आपण पाहू शकता पुढील 1 1आहे म्हणूनहेआहेमार्ग1एक्सयोग्यआणिनंतर10 त्यामुळे1एक्सआणिहेआहे10कारणहेआहे1 0आणिहेआहे11 आणिया प्रकारे Karnaugh नकाशा लिहिला आहे त्यामुळे 0 X 0 0 1 X 1 0 तर हे आपण येथे पाहू शकता ते हे आहे 0 X 0 0 1 X 1 0 ठीक तर आरएन व्हॅल्यूसाठी आपण मॅपिंग एक्स 0 एक्स 1 0 1 0 0 सादर केलेले पाहू शकता ओके आता यासाठी किमान समीकरण करणे बरोबर येथे एक गट आवश्यक आहे हे आपण पाहू शकतो म्हणजे जेएन 1 च्या मूल्ल्या सह स्थिर राहील आणि क्यूएन 0 मूल्ल्या सह असेल म्हणून जेएन क्यूएन बार म्हणून आम्ही फक्त लिहू शकतो कारणआपल्याला 1 ला व्यापणे आवश्यक आहे तोसर्वात मोठा गट शक्य आहे आणि आरएन साठी आपण हे पाहु शकतो की हे केएन सह मूल्य 1 आणि क्यूएन मूल्य 1 आहे आता आपल्याकडे सर्किट मिळेल आपण येथे पाहु तर ही आपली मूलभूत एसआर फ्लिप फ्लॉप आहे ही आपली क्यू आणि क्यू बार आहे जी एसआर फ्लिप फ्लॉपमध्ये अंतर्गतरित्या तयार केली जाते तर J आणि K हे बाह्य इनपुट ठीक आहे तर एका प्रकरणात क्यूएन बारसह जे अँड्ड आहे बरोबर कनेक्शन घेतले जाते आणि एस म्हणून दिले जाते आणि दुसर्या बाबतीत क्यूएन सह के अँड्ड आहे आणि आरला दिले जाते आणि हा संपूर्ण बॉक्स जो तुम्ही पाहता डॉटेड बॉक्स हा तुमचा शेवटचा सर्किट अंतिम रूपांतरित सर्किट आहे तर आपल्याला आवश्यक असलेले कोणतेही फ्लिप फ्लॉप जे वैशिष्ट्यपूर्ण समीकरण किंवा सत्य सारणीतून आहे आपण हे करू शकता हे माहित आहे की रूपांतरित करू शकत नाही आपण या संश्लेषण प्रक्रियेद्वारे जाऊ शकता प्रथम आपण सत्य तक्ता लिहा आणि मग एका विशिष्ट इनपुटसाठी क्यूएन आणि क्यूएन प्लस 1 वर होत असलेल्या बदलांसाठी आपण स्टोअर किंवा लायब्ररीमधून फ्लिप फ्लॉप वापरण्यासाठी आवश्यक असलेले इनपुट लिहिता आणि मग आपण कर्णो नकाशाद्वारे किंवा इतर कोणत्याही मिनिमायझेशन प्रक्रियेद्वारे उत्तेजन सारणीचा वापर कराल ज्यामुळे आपण एकत्रित सर्किट तयार कराल आणि शेवटी आपण ते अंमलात आणा या विशिष्ट व्याख्यानाचा शेवट करण्यासाठी आपल्याला आपणास माहिती करून द्यायला आवडेल आपल्याला फ्लिप फ्लॉप टाइमिंग पॅरामीटर्स आणि तिचे महत्त्व असलेल्या आणखी एक महत्त्वाच्या संकल्पनेची ओळख करून द्यायची आहे त्यामुळे मीसांगितलेलीवेळ आकृतीहीगोष्टी कशा प्रदर्शित होत आहेत याची किल्ली आहे वेळेप्रमाणे कसे काम करते हे सत्य तक्ता मधून स्पष्ट उददीपनाचे तक्ता मधून स्पष्ट किंवा इतर स्वरूपातून स्पष्ट होत नाही या वेळ मापदंडांचे महत्त्व समजून घेण्यासाठी आम्ही चर्चा करण्यासाठी या वेळ आकृतीची मदत घेऊ तर बर्याच गोष्टी आहेत परंतु आम्ही फक्त तीन महत्त्वाच्या गोष्टी घेत आहोत त्यामुळे एकआहेसेटअप वेळ ठीक त्यामुळे तर घड्याळाचा ट्रिगर येण्यापूर्वी हा कमीतकमी वेळ डेटा उपस्थित असणे आवश्यक आहे तर घड्याळाचा ट्रिगर येतो म्हणूनजरतीसकारात्मक एस ट्रिगर केली गेलीअसेल तरआपल्याला माहित आहे कीकशा प्रकारचीगोष्टआली आहेहेठीक आहे म्हणूनच जेव्हा जेव्हा ती सकारात्मकतेपर्यंत पोहोचते तेव्हा हे आपण बदलण्यास अतिसंवेदनशील असल्याचे जाणता तर त्याआधी काही कमी वेळ डेटा स्थिर मूल्यावर ठेवला जाणे आवश्यक आहे त्यामुळे हयाला म्हणतात सेटप वेळ ठीक आहे जर तसे नसेल तर आउटपुटची हमी दिली जाऊ शकत नाही उत्पादक आउटपुटची हमी देऊ शकत नाही ठीक आहे तरहा एकपैलू आहे आणि इतर गोष्ट जी त्याच्या सहवासात येते याला होल्ड टाइम म्हणतात तर वेळ डेटाची ही किमान रक्कम घड्याळाच्या ट्रिगर नंतर असणे आवश्यक आहे तर घड्याळाचा ट्रिगर झाला आहे आणि आपण त्वरित डेटा मागे घेण्याचा विचार करत नाही तर हे काही काळ आयोजित केले पाहिजे आवश्यक असणारा किमान वेळ जर तुम्ही जास्त वेळ धरुन राहिला तर कोणतीही समस्या येत नाही परंतु त्यास होल्ड टाईम म्हटले जावे यासाठी लागणारा विशिष्ट वेळ म्हणजे फ्लिप फ्लॉपचे योग्य उत्पादन निश्चित करणे किंवा हमी देणे फ्लिप फ्लॉप मध्ये स्थिती बदल आणि तिथे असलेली दुसरी गोष्ट म्हणजे प्रसार विलंबतर इनपुटला प्रतिसाद म्हणून घड्याळाच्या ट्रिगर नंतर आउटपुट बदलण्यासाठी लागणारा वेळ तर मुळात हे आपल्याला तर्कशास्त्र गेट्स माहित असलेल्या भिन्न गोष्टींमधून जाणवते आणि तेथे अनेक मूलभूत घटक असू शकतात जसे की आपल्याला भटक्या क्षमता प्रतिकार चार्जिंग डिस्चार्जिंग माहित आहे तर हे सर्व मुद्दे आहेत कारण मूलभूत प्रवेशद्वार जे आपण आधीच शिकलो आहोत तर जर आपण या सर्वांना एकत्र ठेवले तर आवश्यक वेळ उदाहरणार्थ डी हा 1 होता म्हणून डी घड्याळ ट्रिगर झाल्यानंतर सुरुवातीला ते 0 होते आता ते 1 आहे त्यामुळे संबंधित विलंबम्हणजे वंशवृध्दी विलंब ठीक या तीन संज्ञा आपण लक्षात घेत आहात आणिअसेल तरआपण माहिती पत्रक माध्यमातून जात असाल तर अशा इतर कितीतरी वेळेशी संबंधित संज्ञा आपल्याला येथे दिसतील जे महत्त्वाच्या आहेत परंतु अशा काही वेळेस उद्भवू शकतात नियमितपणे वेळेस उद्भवू शकत नाही कारण ते सेटअपसाठी आणि धरून वेळेसाठी आणि प्रसार विलंबसाठी होत आहे उदाहरणार्थ आपण एक एसिंक्रोनस क्लिअर किंवा एसिन्क्रोनस प्रीसेट सादर केला असेल तर ठराविक वेळेनंतर ते केवळ प्रतिबिंबित होईल आउटपुट क्लिअर होईल किंवा प्रीसेट मिळेल तर त्याच्याशी संबंधित विलंब आहे परंतु हे होत आहे जेव्हा जेव्हा याची गरज आहे पण नियमितपणे नव्हे तर ते विलंब आणि ती पॅरामीटर्स त्या संज्ञा डेटा पत्रकातही उपलब्ध आहेत जर तुम्ही त्याकडे पाहिले तर तुम्हाला दिसेल ठीक आहे तर वापरल्या जाणार्या काही आयसी किंवा सर्किट्सचे व्यावहारिक मूल्य काय आहे याची कल्पना जाणून घेण्यासाठी तर आम्ही टीटीएल कुटुंबातील एक डी फ्लिप फ्लॉप घेतो CMOSकुटुंबातीलदुसरे त्यामुळे आपण हे पाहू शकताTTL कुटुंबा मध्ये सेटअप वेळया नॅनोसेकंद मध्ये आहे ठीक आहेत त्यामुळे किमान वेळ 20 नॅनोसेकंदधरूनवेळ55 नॅनोसेकंद म्हणून 7474 74LS74A तुम्हाला माहिती आहे ठीक त्यामुळेतरतोपुन्हा एल आहे अर्थ कमी पावर त्यामुळेउच्चप्रतिकार मूल्ये आहे ठीक त्यामुळेतरतो आहेफक्त Schottky S म्हणजे Schottky आम्हाला माहिती आहे आम्हीपाहिले आहेतेतर्कशास्त्रकुटुंब मध्ये तर नंतर प्रतिकार मूल्ये एक मानक असतील तर ज्यासाठी आपण पहाल तो वेळ तुलनेने कमी असेल तर हे आपल्याला माहिती आहे आपल्याला तो मिळालेला फक्त क्रम आहे परंतु भिन्न कुटुंब असलेल्या भिन्न कुटुंबांसाठी त्याच्याभोवती फरक आहे आणि हा प्रसार उशीरा म्हणून निच्चांका ते उच्चांकासाठी 25 नॅनोसेकंद आहे ठीक आणि हे 40 नॅनोसेकंद उच्चांका ते निच्चांकासाठी आहे ओकेहा कमाल विलंब होऊ शकतो या विलंब आणि सर्व कारणास्तव ऑपरेशनची विशिष्ट वारंवारतातर ते 33 मेगाहेर्ट्झ आहे ठीक आणि या प्रकरणात ही CMOS जेणेकरून आपण सेटअपची वेळ अशीच पाहू शकता धरा वेळ अंदाजे 0 आहे काही साहित्यात आपल्याला आढळेल की ते 0 5 नॅनोसेकंद लिहिलेले आहे तर हा प्रसार उशीर आहे डेटा शीटमध्ये ते कमी ते जास्त उच्च ते निम्न आणि एफ कमाल 50 मेगाहर्ट्ज म्हणून नमूद केलेले आहे ओके त्यामुळे सारांश जर आपण वैशिष्ट्यपूर्ण समीकरणाचा विचार केला तर डी फ्लिप फ्लॉपचे अन्य कोणत्याही फ्लिप फ्लॉपमध्ये रूपांतरण सरळ पुढे आहे एसआर आणि जेके फ्लिप फ्लॉपमध्ये डी फ्लिप फ्लॉपचे रूपांतरण त्यांच्या वैशिष्ट्यांच्या तुलनेत केले जाऊ शकते टी फ्लिप फ्लॉपचे डी फ्लिप फ्लॉपमध्ये रूपांतरण संश्लेषण विवाद्य प्रॉब्लेम म्हणून उद्भवू शकते यामध्ये डी फ्लिप फ्लॉप सत्य तक्ता आणि टी फ्लिप फ्लॉप एक्जिटेशन तक्ता आवश्यक आहे आणि त्याचप्रमाणे सिंथेसिसची विवाद्य प्रॉब्लेम असूनही एसआर फ्लिप फ्लॉप पुन्हा जेके फ्लिप फ्लॉपमध्ये रूपांतरित केली जाऊ शकते आणि सेटअप वेळ वेळ धरा प्रसार विलंब हे महत्त्वाचे वेळेचे मापदंड आहेत त्यांच्या विश्वसनीय कामे करण्याची कृतीसाठी आम्हाला त्यांची नोंद घेणे आवश्यक आहे आणि त्यानुसार फ्लिप फ्लॉप ट्रिगर वापरणे आवश्यक आहे धन्यवाद